प्रत्येकास अभिवादन आशा आहे की आपणास शिक्षणाचा चांगला अनुभव येत आहे ई शिक्षणाच्या उद्देशावरील माहिती संदर्भातील आपल्या विनंतीच्या आधारे ई शिक्षणामधील रणनीती आणि उद्योग दृष्टीकोनातून ई शिक्षणातील प्रक्रिया पाहू आज आपल्याकडे एक सत्र आहे ज्याला व्हॉईसेस फ्रॉम फील्ड असे नाव दिले जाते तिथे डॉक्टर अनुरा केंकरे आहेत ज्यांनी शैक्षणिक तंत्रज्ञान आयआयटी बॉम्बेमधून पीएचडी केलेली आहेत आणि त्या सध्या डायबोल्ड निक्सडॉर्फ आणि एल आणि डी विभागात कार्यरत आहे आणि त्या आज इंडस्ट्रीच्या दृष्टीकोनातून ई शिक्षणावरील आपला अनुभव सामायिक करण्यासाठी आल्या आहेत म्हणून अधिवेशनास प्रारंभ करण्यापूर्वी मी अनुरा यांना स्वतःचा थोडक्यात परिचय द्यावा अशी विनंती करेन तरसर्वांना नमस्कार मी अनुरा आहे आणि ई शिक्षण उद्योगात मला ९ वर्ष काम करण्याचा अनुभव आहे यापूर्वी मी अॅक्शेंचरमध्ये काम केले आहे आणि सध्या मी डायबॉल्ड निक्सडॉर्फ येथे वरिष्ठ इंस्ट्रक्शनल डिझाइनर म्हणून काम करते तर आज मी तुम्हाला ई शिक्षण उद्योगातील विविध उत्पादनांविषयी कल्पना त्यांची रचना कशी तयार करायची आणि त्यामध्ये सहभागी असलेल्या विविध प्रक्रियेबद्दल कल्पना आखण्यात मदत करणार आहे आणि एक प्रभावी शिक्षण उत्पादन परिणामकारक बनवण्यासाठी काय करावे आणि काय करू नये यांसारखे निष्कर्ष काढायला मदत करेन चला आता प्रारंभ करूया तर अनुरा आपण आम्हाला उद्योगात डिझाइन केलेले ई शिक्षण सामग्रीचे विविध प्रकार सांगू शकता का तर मुळात तुमच्या ग्राहकांवर किंवा तुमच्या ग्राहकांच्या गरजेवर ते अवलंबून आहे तुम्ही कोणत्या प्रकारचे उत्पादन तयार कराल यावर अवलंबून आहे तर तुमच्या सारख्या क्षेत्रात जर आपणास सुविधा उपलब्ध असेल तर तुम्ही बहुतेक प्रशिक्षक तयार कराल ज्यांना आयओटी म्हणून संबोधले जाईल परंतु जर ते तेथे नसतील किंवा ते थोड्या काळासाठी उपलब्ध असतील तर आपण मिश्रित शिक्षणासाठी जाऊ शकता जेथे आपल्या शिकणाऱ्या लोकांना थोड्या काळासाठी ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाते आणि त्यानंतर त्यांच्या कार्यक्षेत्रात किंवा त्यांच्याबरोबर भिन्न कालावधीसाठी सहाय्यक असेल आणि त्यांच्याकडे नेमून दिलेली कामगिरी किंवा काही कार्य उत्पादने आहेत जी त्यांना पूर्ण करावी लागतात या व्यतिरिक्त येथे पूर्ण ऑनलाईन प्रशिक्षण आहे आता त्यातच कमतरतांचे एक मोठे दाखले आहेत तर तेथे वेब आधारित प्रशिक्षण आहे ज्यास डब्ल्यूबीटी म्हणतात त्यामध्ये हे पूर्णपणे परस्पर संवादी आहे ज्यात विद्यार्थ्यांनी व्यस्त राहिले पाहिजे आणि संपूर्ण गोष्ट स्व आधारित पद्धतीत पूर्ण करावी लागेल दुसरे म्हणजे व्हिडिओ जो तुम्ही आपल्या स्वतच्या वेगाने सहजपणे पाहू शकता तिसरे गेमिंग आहे जेथून आपल्या शिकणाऱ्यांना काही प्रेरणा असणे आवश्यक आहे ते आपले वेब आधारित प्रशिक्षण का घेतील तर मुळात तुमचे मॉड्यूल्स घेतानाच त्यांना लीडर बोर्ड दिले जातात किंवा त्यांना काही विशिष्ट क्रमांक दिले जातात किंवा त्यांना असे काहीतरी दिले जाते की जिथे तुमच्या खेळातील तुमच्या स्पर्धकांमध्ये स्पर्धा असते आणि ते प्रयत्न करतात मग संपूर्ण सत्रात स्पर्धा करतात आणि आणि ते जिंकण्याचा प्रयत्न करतात तर तुम्ही त्याचे गेमीफिकेशन करत आहात हा एक गंभीर खेळ नाही परंतु तुम्ही त्यामध्ये खेळाचे घटक जोडता ज्यास गेमीफिकेशन म्हटले जाते तिसरी गोष्ट म्हणजे टेलीस्ट्रेशन जर आपण एखादा टेलिस्ट्रेशन पाहिले असेल तर आपण आपला हात सहजपणे पहाल आणि हाताने काहीतरी रेखांकन करीत असाल आणि पार्श्वभूमीमध्ये आवाज असेल तर आवाज बोलत असेल आणि पडद्यावर तुम्हाला जी चित्रे आवश्यक असतील ती असतील आणि एक हात सतत त्याचे रेखाटन करत असेल मग त्यानंतर आता काही सोप्या आवृत्त्या आहेत ज्या तुम्ही नंतरच्या काळात हे वाचू शकता त्यांना मार्गदर्शक किंवा परस्परसंवादी पीडीएफ किंवा फक्त केस स्टडी असे म्हटले जाते ज्यात आपण संबंधित बोर्डवर असाल त्या पूर्वीच्या ऑनबोर्ड केस स्टडीज आपल्याला ते वाचण्यासाठी दिल्या जातात ज्या सोप्या पीडीएफ असू शकतात त्या व्यतिरिक्त माहितीसाठी आपल्याकडे विषय तज्ञ एसएमई नेतृत्वित व्हिडिओ असू शकतात किंवा आपण वेबिनार किंवा साधी पॉडकास्ट असू शकतात आणि शेवटी मी असा विचार करते की या सर्वांव्यतिरिक्त आपल्याकडे विस्तारित शिक्षण म्हणून वाचण्यासाठी पाने असू शकतात जी आपला अभ्यासक्रम संपल्यावर आपण फक्त अधिक माहितीसाठी आपल्या गतीने आणि नंतर वाचता तर मग आपण कोणत्या सर्व गोष्टी विकसित करतो यावर झलक पहा मला टेलीस्ट्रेशन बद्दल प्रश्न आहे तर आपण कोणत्या लक्ष्यित प्रेक्षकांना आणि कशासाठी टेलिस्ट्रेशन वापरले आहे तर आपले प्रेक्षक एकसारखेच राहतील तर समजा आपल्याला सामग्रीसाठी एखादे उत्पादन तयार करण्याची आवश्यकता प्राप्त झाली जी सामग्री प्रक्रिया असू शकते किंवा ती फक्त माहिती असू शकते तर त्यामध्ये जर आपल्याला एखादा व्हिडिओ तयार करायचा असेल परंतु त्याऐवजी ते व्हिडिओ पेक्षा भिन्न आहे आपले अंतिम उत्पादन एक एमपी 4 फाइल असेल ठीक आहे परंतु हे आपण पाहता त्या मार्गाने सादरिकरणाची शैली भिन्न आहे ठीक आहे संपूर्ण स्क्रीन कॅप्चर करण्याऐवजी आणि तिथे अॅनिमेशन दर्शविण्याऐवजी किंवा फक्त स्क्रीन कॅप्चर करण्याऐवजी आपण सर्वकाही रेखाटणारे हात पाहता त्याऐवजी सादरीकरणाची शैली वेगळी आहे तर आपल्या अनुभवाच्या आधारे आपण ई शिक्षणाच्या ९ वर्षांच्या अनुभवाविषयी सांगितले आहे की आपण त्या प्रभावी ठरविलेल्या त्या ई शिक्षणाच्या आराखडया मध्ये एखादा फरक किंवा ई शिक्षण आराखडयाची उदाहरणे देऊ शकता जी तुम्हाला प्रभावी वाटतात तर तुम्ही चांगले ई शिक्षणाचे उत्तम उदाहरण पाहू शकता आता चांगले ई शिक्षण म्हणजे काय या मुळात आपण शिकणार्याला काहीही करण्यास भाग पाडत नाही म्हणून जेव्हा जेव्हा आपण या संपूर्ण सत्रामध्ये पहाल तेव्हा अंगठा वर होणे अर्थ असा होतो की चांगले जेव्हा आपण एखादा अंगठा खाली पाहता तेव्हा याचा अर्थ असा होतो की इतके छान नाही आणि नंतर जेव्हा मी पुन्हा अंगठा वर संदर्भित करतो तेव्हा याचा अर्थ असा की तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि अंगठा खाली म्हणजे आपल्यास एखाद्या आव्हानांस सामोरे जावे लागणार बरोबर तर आपण पुढे जाऊया या चित्रात आपण जे पहात आहात ही चांगली ई शिक्षणाची उदाहरणे आहेत आता त्यामध्ये मला काय म्हणायचे आहे चांगले म्हणजे काय त्या संज्ञेचा अर्थ काय तर मुळात आपण वापरकर्त्यांना त्यांच्या इच्छेनुसार प्रवेश करण्याची आणि नेव्हिगेट करण्याची परवानगी देता आपण त्यांना ए बी सी डी या क्रमाने पाहण्यास भाग पाडत नाही ते त्यांना त्यांच्या सोयीनुसार जे पाहिजे आहे ते पाहू शकतात आणि आपण त्यांना त्यांची किती कल्पना आहे याची कल्पना करूनच सुरुवात करा कारण जर आपले विद्यार्थी खूप प्रगत स्तरावर असलेल्यांच्या विरोधात अगदी मूलभूत पातळीवर असतील तर कदाचित आपण त्याच गतीने प्रारंभ करू शकत नाही बरोबर ठीक आहे तर आपण त्यांना एक विशिष्ट परिस्थिती किंवा एक साधा प्रश्न द्या आणि जेव्हा त्यांनी त्याचे उत्तर दिले की उत्तर काय आहे यावर आधारित राहून आपण पुढे जा त्या व्यतिरिक्त आपण आपले विद्यार्थी आहेत तिथे गुंतवून ठेवण्यासाठी एका पेक्षा जास्त अॅक्टीव्हिटीस करू शकता आपण काय म्हणत आहात हे त्यांना समजू शकते का म्हणूनच आपण हे फॉरमॅटीव्ह मूल्यांकन म्हणून ऐकले असेलच तर तिथे आपल्याकडे ड्रॅग आणि ड्रॉप सारख्या अनेक गोष्टी असू शकतात आपण त्यांना मजकूर प्रविष्ट करण्यास सांगू शकता आणि नंतर त्याचे परिक्षण करू शकता अगदी मूलभूत आहेत असे बहूपर्यायी प्रश्न विचारू शकता अशा अनेक गोष्टी आपण करू शकता या व्यतिरिक्त आपण हे खरे किंवा खोटे या द्वारे परस्परसंवादाची पातळी वाढवू शकता हे सर्व अगदी सोपे आहेत बरोबर ते बहूपर्यायी प्रश्न आहेत तर त्या दरम्यान फॉर्मेटिव्ह मूल्यांकन करा सर्वात महत्त्वाचे म्हणजे नेव्हिगेशनला बाहेर पडण्याचे बटण लावण्यास भाग पाडू नका जर ते पाहू इच्छित नसतील तर त्यांना ते बंद करू द्या ते ठीक आहे ते परत येऊन नंतर पाहू शकतात तर प्रथम नेव्हिगेशन ही पूर्ण नाही आहे म्हणून त्याखेरीज स्क्रीनवर आपण जिथे पाहू शकता जेव्हा लोक कोणत्याही क्षेत्रावर क्लिक करतात तेव्हा आपण त्यांना त्या क्षेत्राशी संबंधित माहिती पाहण्याची परवानगी देता तेव्हा जास्त प्रमाणात तेथे गोंधळ करू नका ते छान नाही कारण लोक इतका मजकूर असल्यास वाचत नाही कोणीही ते वाचणार नाही जर आपल्याला येथे ४० फॉन्ट आकार आवडत असेल आणि येथे १० फॉन्ट आकार असेल तर मी ते वाचणार नाही बरोबर तर कोणीही ते वाचणार नाही आणि जर आपण संपूर्ण स्क्रीन इतका भरला की स्क्रीनवर मजकूर खूप आहे तेथे पार्श्वभूमीमध्ये आवाज चालू आहे आणि खाली कोठेही व्हिडिओ चालू आहे मला तुमची मल्टीमीडिया तत्त्वे कुठे माहित आहेत जी असे सांगतात की आवाज व्हिडिओ आणि मजकूर तीनही एकत्र कधीच नसतात तुम्ही हे ऐकलं असेलच आणि शेवटी वैयक्तिकरण समजा अशी व्यक्ती आहे जी संपूर्ण गोष्ट हाताळत आहे आणि जर एखादी मशीन तिच्याशी बोलत आहे आपणास माहित आहे की आपल्याला ते एकत्र जोडू शकत नाही तर आपले वैयक्तिकरण तत्व आपल्याला हे सांगते की आपल्या ऑडिओमध्ये नेहमीच मानवी आवाज असतो मशीन व्युत्पादित आवाजाच्या विरूद्ध नेहमीच मानवी आवाज असतो मजकूर ते भाषण ही मस्त आहे परंतु असे आहे की जर तुमचे अंदाजपत्रक गंभीरपणे कमी असेल तर आपण काहीही करू शकत नसल्यास केवळ मजकूर ते भाषण करावे परंतु त्या व्यतिरिक्त शक्यतो फक्त मानवी आवाजाचा पर्याय अधिक चांगला आणि त्यांना वास्तविक जीवनातील परिदृश्ये देखील द्या जेव्हा आपण त्यांना उदाहरण देता तेव्हा एखादी अनियंत्रित सामान्य गोष्ट देऊ नका जी त्यांना समजू देखील शकत नाही कारण उदाहरणार्थ जर आपले प्रेक्षक वित्तपार्श्वभूमीचा असेल आणि आपण त्यांना शेतीबद्दल सांगितले तर त्यांचा त्याच्याशी काहीच संबंध नाही त्यांना समजणार नाही तर त्यांना वित्त पार्श्वभूमी बद्दल सांगणे चांगले तर याकडे पहा की बर्याचदा आपल्या परिदृश्यांमध्ये असे काहीतरी असू शकते जे ते त्याच्याशी संबंधित असतील त्वरित सर्वेक्षण आपण यापूर्वीच समाविष्ट केले आहे पडद्यावरील किमान मजकूर आणि रंगसंगती ही आपल्याला रंग माहिती आहेत जे आपल्याला सर्वात मोठा सौदा वाटू शकतात पण मी तुम्हाला एक अत्यंत अप्रिय ई शिक्षण उदाहरण दाखवते आपण स्क्रीनकडे पाहणार नाही मजकूर वाचणे विसरून जाल अगदी सुसंगत रहा जसे की आपण कॅलिबरी सारखा एखादा फॉन्ट वापरत असाल किंवा एरियल फॉन्ट म्हणून वापरत असाल तर नंतर दुसर्या कशामध्ये बदलू नका ही आपली योजना विसंगत दिसत आहे माझ्यावर विश्वास ठेवा संपूर्ण कोर्स दरम्यान तुमचे प्रेक्षक हे निवडतात त्यांना ते आवडत नाही आपल्याला माहिती आहे की हे आपल्या डोळ्यात आहे ते छान नाही मी दोन उदाहरणे दाखवते तर ही चांगली ई शिक्षणाची उदाहरणे होती आता फक्त वाईट पाहू हे एक भयानक आणि डोळ्याला त्रासदायक आहे पडद्यावरच बरेच रंग आहेत आणि आपण काही प्रमाणात अस्पष्टपणा देखील पाहू शकता आपण हे वाचणार नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही आपण संपूर्ण स्क्रीन पाहिली जोपर्यंत आपण संपूर्ण कोर्स पूर्ण करत नाही तोपर्यंत आपण या पृष्ठातून बाहेर पडू शकत नाही तर आपणास संपूर्ण गोष्ट सक्तीने पूर्ण करावी लागेल आणि आवाज फक्त पार्श्वभूमीवर प्ले होत असेल खरे तर आवाज हा वापरकर्ता काय करीत आहे त्यासह समक्रमित असणे आवश्यक आहे आवाज हा समक्रमित नसल्यास पुन्हा अर्थहीन असतो तर गोंधळात टाकणारे फक्त नेव्हिगेशनच नाही तर शब्दलेखन चुका सुद्धा येथे आहेत ई शिक्षणात आपल्याला असे वाटेल की आपल्याला माहित आहे की ही काही मोठी गोष्ट नाही कारण आपण त्याबद्दल बोलत आहोतच परंतु एटीडीच्या तपशीलाकडे लक्ष देणे ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये आपण बराच वेळ जाईल आणि आपले सर्व पैसे खर्च केले जातील हे म्हणूनच गुणवत्तेच्या विश्लेषणामध्ये आपले ई शिक्षण उत्पादन समस्यांमधील एटीडी प्रकरणांमध्ये येते आणि आपण खूप अडचणीत सापडू याची आपल्याला जाणीव होते तर हे चांगले आहे की आपण हे सुनिश्चित केले आहे की शब्दलेखन त्रुटी नाहीत सुसंगततेची दखल घेतली गेली आहे आणि एकदा हे निश्चित झाल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर जे काही ग्राफिक्स पाहिजे आहेत ते काहीही बदलणार नाही आता जर आपण पडद्यावर त्या बाईचे उदाहरण पाहीले तर जेथे स्क्रीन पाहणे देखील हे खूप आनंददायक उदाहरण नाही म्हणून जर आपण नंतर हे चित्र गोठविले तरी त्यात बदल होणार नाही कारण बर्याच वेळा आपण परवाना चित्र घेतो म्हणून आपण त्यासाठी पैसे दिलेले असतात जर आपण ते आधीपासूनच विकत घेतले असेल तर आपण ते पुन्हा परत देऊ शकत नाही आपल्याला आणखी खरेदी करावी लागेल जे आपल्या अर्थसंकल्पात अडथळा ठरेल तर यादृच्छिक क्लिप आर्ट फक्त स्क्रीन आहे म्हणून निवडू नका असे करू नका दुसरी गोष्ट म्हणजे त्या स्त्रीमध्ये आपण काय पहात आहात काहीच नाही यासारखी निरर्थक चित्रे सामाविष्ट करणे ही एक अर्थहीन गोष्ट आहे जी विषयांशी काय करत आहे मी काय म्हणेन हे खूप वाईट रीतीने बनविलेले हे ई शिक्षण उदाहरण आहे आणि शेवटी नीरस आवाज आता येथे आपण एकमेकांशी बोलत असताना आपण वेगळ्या विरामचिन्हे ऐकू शकता आपण एक वेगळा स्वर ऐकू शकता परंतु जेव्हा एखादे यंत्र गतिमान होते तेव्हा तो अखंड नीरस एक स्वर राहील किंवा कदाचित अर्धा तास 1 तास सत्र जर सामग्री इतकी लांब असेल तर ते आपल्यास ऐकण्यास चांगले वाटणार नाही दुसरे म्हणजे आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊया मी आतापर्यंत काय म्हणाले त्या उदाहरणामध्ये आपण पाहू स्क्रीनवर खूप मजकूर आहे यावर लक्ष विभाजित होत आहे आवाज चालू आहे मी ते बंद देखील करू शकत नाही स्क्रीनवर मजकूर इतका मोठा आहे की एका बाजूला मजकूर कमी फॉन्टमध्ये आहे एका बाजूला तो मोठ्या फाँटवर आहे सर्व काही एकत्र आहे म्हणून मी त्यास जोडले जाऊ शकत नाही आणि पार्श्वभूमीमध्ये बर्याच थर आहेत ज्यात मला हिरव्या रंगाच्या सर्व छटा दिसू शकतात म्हणून जेव्हा आपण ई शिक्षण रचना करीत असाल तेव्हा आपण याची खात्री करुन घ्या की आपण या गोष्टी करत नसल्याची खात्री करुन घ्या आपल्या रंगसंगती आपल्या ग्राफिक डिझाइनर्सशी बोलू शकता त्यातील एखाद्या तज्ञाशी बोला की मी हे शेवटचे बनवित आहे आणि नंतर बदलत नाही आणखी एक गोष्ट म्हणजे पात्र जर आपण पात्रांमध्ये जात असाल तर एक असा एखादा माणूस तुमच्याशी बोलत आहे तो दाखवण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर संवाद साधण्यासारखे काही केले आहे ते योग्य का बोलत आहेत कारण असे पोस्ट करू शकत नाही असा कोण विचार करतो आणि फक्त बोलतो नाही नाही कोणीही असे करत नाही तर आपल्या पात्रांना दर्शविले जाऊ शकत नाही जे लोक एकमेकांशी बोलत आहेत किंवा काहीतरी अधिक संबंधित आणि प्रतिमा आच्छादित करण्यासारखे आहेत अशा लोकांसारखी वास्तविक जीवनात उदाहरणे आहेत येथे आपण पार्श्वभूमी मागे कुठे तरी असल्याचे स्पष्टपणे पाहू शकता आणि पात्रे एका वरच्या बाजूस आहेत तर या गोष्टी ई शिक्षण उत्पादन तयार करताना आपण गंभीरपणे टाळल्या पाहिजेत तर मुळात थोडक्यात सांगायचे तर मी काही मुद्दे सांगितले आहेत आपल्या जलद आठवणीसाठी मी पुन्हा एकदा याची पुनरावृत्ती करीन अंतरावरील मॉड्यूल फक्त प्रभावी आहेत अर्ध्या तास किंवा 1 तास चालणारे काही असू नये कारण हे तुमच्या स्मरणशक्ती साठी खूप जास्त आहे तुम्ही जास्त वेळ ऐकणार नाही जसे 5 मिनिटे 15 मिनिटापेक्षा कमी कुरकुरीत असे काहीतरी करा आपल्याला माहित आहे की आपल्याकडे लहान भागांमध्ये मोड्यूल्स आणि अधिक व्हिज्युअल कमी मजकूर आहे आपल्याकडे व्हिडिओसह समक्रमण असलेला ऑडिओ असू शकतो परंतु जोपर्यंत शक्य असेल तो पर्यंत मजकूर कमीत कमी ठेवा नंतर कृपया व्हिज्युअल काळजीपूर्वक निवडा आपण कोणती सामग्री दर्शविण्यासाठी तत्पर आहात यावर आधारित आपण आपले ग्राफिक्स निवडता आणि त्यात स्वयंपूर्ण असता वेगवेगळ्या ठिकाणी वेळोवेळी दर्शविणार्या बर्याच यूआरएल ठेवू नका तेथे ई शिकणारा गोंधळून जात आहे आपला मॉड्यूल आपल्याला पहायचा आहे किंवा आपण जाऊन १० भिन्न पृष्ठे वाचली पाहिजे का तर त्या ग्राफिक्स बद्दल आपण आधीच बोललेले अंतर्ज्ञानी नेव्हिगेशन टाळा आपण त्या मजकूराबद्दल आणि नेव्हिगेशन बद्दल बोललो आहोत सक्तीचे नेव्हिगेशन नसावे तर त्याच प्रमाणे प्रभावी सामग्रीमध्ये तुम्हाला याच्या उलट दिसेल मी एवढंच म्हणलेले सगळं तुम्ही करू नये जर तुम्ही त्याविरूद्ध काही केलं तर त्याचा परिणाम झाला नाही तर एका क्षणी आपण नेव्हिगेशन बद्दल चर्चा केली आपण जेव्हा आपण ई शिक्षणाची रचना करता तेव्हा एक मुद्दा विचारात घ्यावा आणि आपण सक्तीचे नेव्हिगेशन आणि अखंडित नेव्हिगेशन बद्दल बोललो आपण अधिक स्पष्ट करू शकाल का तर सक्तीचे नेव्हिगेशन कोठे आहे संदर्भ वेळ 1608 शिकणार्याने कसे पुढे जावे हे आधीच ठरविले आहे ठीक आहे तर असे बरेच लोक आहेत जे आपल्या स्क्रीनवर किंवा आपल्या मॉड्यूलशी त्यांच्या स्वतःच्या मार्गाने संवाद साधतील प्रत्येक शिकणारा अद्वितीय आहे जर आपण काही निश्चित केले असेल तर मी समजा मी तुमचा विद्यार्थी आहे आणि मी हे समजून घेऊ शकतो की मॉड्यूल ए नंतर मॉड्यूल बी नंतर मला दिसत आहे आणि मला फक्त मॉड्यूल प्रथम ई पहायचे आहे ठीक आहे तुम्ही मॉड्यूल डी मध्यभागी पहावे असे मी इच्छित नाही ही माझी निवड आहे मला ते वाचायचे आहे किंवा मला तुमच्या जास्तीच्या वाचनाकडे जायचे आहे आणि ते वाचून परत यावे अशी माझी इच्छा आहे ठीक आहे परंतु आपण मला सक्ती केली की आपण कुठेही जाऊ शकत नाही फक्त हे पहाण्यासाठी जाण्यासाठी मी कदाचित त्यांचा संबंध देखील घेऊ शकत नाही कारण ते समजलेले नाहीत मला जायचे आहे आणि प्रथम आपले अतिरिक्त वाचन वाचायचे आहे परंतु आपण सक्तीने सर्व काही थांबविले तर मग आपल्या शिकणाऱ्यांसाठी ती एक वेदना बनते कोणीतरी कदाचित आपला कोर्स बंद करू इच्छित असेल त्याला बाहेर पडू न देण्याविषयी मार्ग बंद केला असेल म्हणून कोणालाही हे मूल्य देखील माहित नसतील मला खात्री आहे की ते चांगले नाही डॉक्टर अनुरा यांचे खूप खूप आभार